त्यानंतर प्रथम आपल्याला मेश आणि लूप म्हणजे काय हे पाहायचे आहे तर प्रश्न असा आहे की a b e f a हा मार्ग घेतल्यास हा एक मार्ग झाला आणखी एक b c d e b मार्ग आहे म्हणजेच b c d e b येथून सुरुवात करून ही खरेतर एक स्वतंत्र ही मेश आहे कारण हिच्या आतमध्ये कोणताही लूप नाही परंतु लुपचा विचार करायला जाऊ तर समजा आपण असा लूप घेतला निळाच रंग वापरतो परंतु वेगळा रंग घेतला तर बरे झाले असते परंतु समजून घेण्यासाठी आपण a b c d e f a मार्ग घेतला तर हा एक लूप आहे कारण ह्या लूपमध्ये आणखी दोन लूप आहेत म्हणून हा लूप आहे परंतु मेश म्हणजे ही एक मेश आहे आणि ही दुसरी मेश आहे कारण ह्यांच्या आतमध्ये कोणताही लूप नाही परंतु आपण abcdea असा सर्व मार्ग घेतला तर त्यामध्ये आणखी दोन लूप आहेत म्हणून हा लूप आहे तर हा लूप आणि मेश किंचितसा फरक आहे परंतु ढोबळपणे काही वेळेस आपण लूप किंवा मेश असे म्हणतो तर हा संपूर्ण मार्ग घेतला तर तो लूप आहे परंतु त्याच्या आत मेश आहे कारण त्या मेशच्या आत काही नाही तर ही संपूर्ण गोष्ट म्हणजे लूप आहे आणि त्याच्या आतही दोन लूप आहेत परंतु हा लूप घेतला तर त्याच्या आत कोणताही लूप नाही ह्याच्या आतही कोणता लूप नाही त्यामुळे ही मेश 1 आहे आणि ही मेश 2 आहे आणि हा एकमेव लूप आहे मेश आणि लूप मधील हा किंचितसा फरक तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे तर हे सर्किट पाहिले तर हे करंट I1 I2 I3 असे घेतले आहेत आणि चक्राकार म्हणजेच सायक्लिक करंट i1 i2 असे घेतले आहेत हा चक्राकार करंट i1 आहे आणि हा चक्राकार करंट i2 आहे तर प्रथम हा करंट i1 पहा समजून घेण्यासाठी हा i 1 असा वाहत आहे म्हणजेच येथे I1 i1 आता हा i2 घ्या हा असा गोलाकार वाहत आहे तर ह्या मधल्या ब्रँचमध्ये i1 असा खाली जात आहे तर i2 वरच्या दिशेने जात आहे तर मग I2 किती असेल हा I2 खालच्या दिशेने जात आहे i1 खालच्या दिशेने आणि i2 वरच्या दिशेने म्हणून I2 i1 i2 आणि हा करंट I3 आहे तो खरेतर i2 इतका आहे कारण हा असा वाहत आहे म्हणजेच i2 I3 ह्या दिशेने हा चक्राकार करंट आहे अशा पद्धतीने समजायला सोपे जाते याचा अर्थ I1 i1 i2I3 आणि खालच्या दिशेने वाहणारा I2 i1 i2 कारण i1 खालच्या दिशेने वाहत आहे कारण मी हा चक्राकार करंट घेतला आहे तर आता ही मेश 1 आहे आणि हिच्यासाठी आपण KVL वापरू कारण मेश अनालिसिसमध्ये आपण KVL वापरतो आणि नोडल अनालिसिस साठी KCL वापरतो परंतु सुपरनोड असेल तर अर्थात KCL आणि KVL दोन्ही वापरावे लागतात म्हणून ह्या बाबतीत आपण मेश 1 आणि मेश 2 साठी KVL लिहू लागलो तर आपल्याला दोन समीकरणे मिळतील समीकरणे आता लिहायची गरज नाही आपण केवळ ह्या गोष्टी समजावून घेत आहोत तर हे सर्व लिखाण येथे केलेले आहे तुम्ही हे वाचा मी सर्व सांगितले आहेच परंतु वाचताना काही ठिकाणी पुस्तक असा शब्द वापरला आहे तेथे मात्र प्रकरण असा शब्द समजून घ्या कारण पुस्तक अजुनी पूर्ण झालेले नाही तर जर आपण मेश 1 आणि मेश 2 साठी KVL लिहिला तर आपल्याला असे मिळेल v1 R 1 i 1 R2 0 म्हणजेच हे सोपे केल्यानंतर आपल्याला R 1 R 2i1 R2 i2 v1 मिळते म्हणजेच ह्या मेश 1 ला KVL वापरला तर i1 R1 नंतर R2 I2 v1 0 मिळेल येथे I2 मी सांगितले आहे की i1 i 2 आहे तर हे सर्व केल्यानंतर अखेरीस R 1 R 2 i 1 R 2 i 2 v 1 त्याचप्रमाणे मेश 2 ला KVL वापरा त्यामुळे आपल्याला असे मिळते की I3 R3 v2 R 2 म्हणजे येथे R3 i2 v2 R2 0 थेट सरळ आहे कारण जेव्हा आपण मेश 2 मध्ये फिरतो तेव्हा R 2 मध्ये i2 वरच्या दिशेने आहे तो क्लॉकवाईज फिरत आहे आणि i1 खालच्या दिशेने आहे म्हणून i2 i1 हे समजते ह्यानंतर हे सुलभ करू हे समीकरण 24 मिळते आणि नंतर ती साध्या मॅट्रिक्स स्वरूपात मांडा तर येथे v1 v2 ठाऊक आहेत R 1 R 2 R3 ठाऊक आहेत तर हे सोडवा आणि i1 i2 हे चक्राकार सायक्लिक cyclic करंट शोधून काढा आणि एकदा का i1 i2 मिळाले की I1 i1 I3 i2 हे आपण आकृतीत पाहिलेच आहे आणि नंतर I2 ची दिशा खाली आहे त्यामुळे तो i1 i2 इतका असेल हा I1 आहे मी तुम्हाला दिलेले आहे की I1 i1 I2 i1 i2 कारण आकृतीत I2 खालच्या दिशेने आहे आणि I3 i2 तर ह्यामध्ये हा मेश अनालिसिस आहे तर आकृती 3 20 मधील सर्किटमध्ये मेश अनालिसिस वापरून I1 I2 I3 च्या किंमती मिळवा तर आपल्याला मेश अनालिसिस वापरायचा आहे म्हणजेच KVL ही मेश 1 आहे ही आणखी एक मेश आहे KVL वापरा आणि एकच गोष्ट म्हणजे येथे आणखी एक वोल्टेज सोर्स आहे तर येथे पहा i1 असा वाहत आहे त्यामुळे i1 I1 ह्या I1 ची किंमत मिळवायची आहे आणि i2 ही हा असा वाहत आहे त्यामुळे i2 I2 हे दोन्ही एकाच दिशेने जात आहेत i1 आणि I1 दोहोंची दिशा समान आहे I3 ची दिशा खाली आहे i1 ची दिशा खाली आहे आणि i2 ची दिशा वर आहे त्यामुळे त्याचा परिणाम i1 i2 असा होतो तर i1 आणि i2 च्या किंमती काढल्यास असे दिसते की i1 I1 आणि i2 I2 आणि हा आहे i3 तर KVL सहजरित्या वापरता येईल आता अधिक काही सांगण्याची गरज नाही उदाहरणार्थ मी एक समीकरण लिहितो समजा मेश 1 मध्ये मी असा फिरलो तर 10 V हे स्वच्छ करून सांगतो तर आपण KVL लावला तर जर आपण अशा दिशेने फिरलो तर 10 कारण येथे वोल्टेज सोर्सचे टोक प्रथम भेटते नंतर 10 गुणिले कारण आपण क्लॉकवाईज फिरत आहोत तर ह्या ब्रांचमधील परिणामस्वरूप म्हणजेच रिझल्टंट करंट ह्या दिशेने आहे ह्या मार्गाने गेल्यास तो अशा पद्धतीने जाणारा i1 i2 आहे त्यानंतर ह्या वोल्टेज सोर्सचे टोक प्रथम लागते म्हणून 15 त्यानंतर 5 i1 0 तर आपण काही विसरलो नाही अशी आशा आहे तर हे सुलभ करा आपल्याला I1 I2 मधील संबंध मिळतो त्याचप्रकारे येथे मेश 2 मध्ये देखील आपण अशाच प्रकारे करावयाचे आहे तर हे पुसून घेतो तर आपण हे केले तर मी येथे लिहिले आहे 15 5 i1 10 10 0 हे मी सांगितले आहे 10 V नंतर असे पुढे सरकून 10 नंतर असे पुढे सरकून 15 येथे नंतर 5 i1 0 हे सुलभ केले की 3 i1 2 i2 1 हे समीकरण 1 आहे ह्याचप्रमाणे मेश 2 साठी जर आपण क्लॉक वाईज फिरलो तर 10 i2 येथील 10 i2 नंतर आपण क्लॉकवाईज असे फिरत आहोत त्यामुळे गुणिले 10 हे पुसून घेतो तर 10 गुणिले आणि त्यानंतर 10V वोल्टेज सोर्सचे टोक प्रथम लागते म्हणून 10 बरोबर 0 म्हणजेच i1 2 i2 1 हे समीकरण 2 तर समीकरण 1 व 2 सोडवा सोडवल्यावर i1 1 A आणि i 2 1A अशा प्रकारे सुरवातीला सांगितल्याप्रमाणे I1 i1 1 A आणि I2 i2 1A आणि खालच्या दिशेने जाणारा I3 म्हणजेच 0 म्हणजेच ह्या दुसऱ्या ब्रँचमध्ये करंट वाहत नाही आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ आकृती 21 मधील सर्किटमध्ये मेश अनालिसिस वापरून I शोधायचा आहे हा एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे हा करंट खरेतर I आहे आणि हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स 2I आहे आणि येथे पूर्वीसारखीच प्रक्रिया करायची आहे येथे 1 मेश 2 मेश आणि 3 मेश आहे त्यानुसार आपल्याला सोडवायचे आहे तर येथे ह्या ब्रँचमध्ये काम करताना आपण असे फिरणार आहे तर हा करंट i1 आहे येथे सर्व लिहिलेले आहेच परंतु तुम्हाला समजावे म्हणून मी हे मोठे करून दाखवत आहे तर हा करंट खरेतर असा जात आहे आणि हा करंट असा जात आहे त्यामुळे ह्या बाबतीत येथे बघितले तर 5Ω रेजिस्टन्समधील करंट I खालच्या दिशेने आहे तो खरेतर आहे कारण i1 खाली जात आहे आणि हा i2 वर जात आहे म्हणून हा I बरोबर ह्याच प्रमाणे येथे 6 Ω रेजिस्टन्स आहे त्याच्याकडे पाहिल्यास त्यावरील वोल्टेज ड्रॉप किती आहे तो शोधून काढण्यासाठी KVL वापरावा लागेल 5 गुणिले हा I म्हणजेच नंतर हा 6 ह्यात i1 खालच्या दिशेने आहे i3 वरच्या दिशेने वाहत आहे म्हणून 6 त्यानंतर टोक प्रथम लागते म्हणून 12 बरोबर 0 हे समीकरण सहज लिहिता येते हे मेश 1 साठी समीकरण 1 आहे त्याचप्रमाणे मेश 2 साठी KVL वापरताना आपण असे पुढे सरकलो तर 12 i2 ही मेश 2 आहे आपण असे फिरत आहोत त्यामुळे हा i2 आहे आणि हा i3 आहे कारण आपण क्लॉकवाईज फिरत आहोत म्हणून 2 5 तर अशा पद्धतीने आपण आपली समीकरणे लिहू शकतो ही झाली मेश 2 तिसरे समीकरण नंतर पाहू तर आपण पहिले समीकरण लिहिले दुसरे समीकरणदेखील मेश 2 साठी लिहिले हे सुलभ केल्यानंतर आपल्याला मिळेल 11 i1 5i2 6 i3 12 त्याचप्रमाणे मेश 2 साठी 2 5 i1 19 i2 2i3 0 हे समीकरण 2 आता मेश 3 कडे वळू ह्या दिशेने पुढे सरकल्यास 2 थोडे थांबा मी न पाहता थेट सांगितले आपण मेश 3 पाहू तर हा 2 होईल हेच मी आधीच सांगितले कारण आपण क्लॉकवाईज दिशेत फिरत आहोत आणि i3 ह्याच दिशेने आहे म्हणून त्यामुळे हे पद 2 होईल मी हे पद सांगितले पुढे आहे हा डिपेन्डन्ट सोर्स 2I I म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे कारण मागे सांगितल्याप्रमाणे हा 2I आहे म्हणजे डिपेन्डन्ट सोर्स 2 म्हणून त्यात पाहिले तर 2 येथे आहे 6 6 क्लॉकवाईज फिरताना त्यामुळे जेव्हा करंट वर जातो तेव्हा 6 म्हणून 6 हे सुलभ केल्यास i1 i2 2i3 0 मिळते हे झाले समीकरण 3 तर समीकरण 1 समीकरण 2 आणि समीकरण 3 ही सोडवायची आहेत त्यासाठी ती मॅट्रिक्स स्वरूपात मांडून क्रॅमरचा नियम Kramer's Rule वापरू शकता त्यामुळे मिळेल i1 2 25A i2 0 75 A आणि i3 1 5 A म्हणजेच I i1 i2 तर तो 1 5A येतो तर अशी ही गणिते आणि थोडे स्पष्टीकरण तुम्ही पाहिलीत ह्यामध्ये कोणताही करंट सोर्स नव्हता आधीच्या मेश अनालिसिसमध्ये आपण पाहिले की केवळ वोल्टेज सोर्स होता आणि कोणताही करंट सोर्स नव्हता तर आता आपण करंट सोर्स असलेला मेश अनालिसिस पाहू तर ह्यापुढील भागात डिपेन्डन्ट आणि इंडिपेन्डन्ट करंट सोर्स असलेल्या सर्किटमधील मेश अनालिसिस पाहू तर सर्किटमध्ये करंट सोर्स असल्यास खरे तर समीकरणांची संख्या कमी असते तर आपण खालील 2 उदाहरणे पाहू पहिल्यात करंट सोर्स केवळ एका मेशमध्ये आहे आकृती पहा तर ह्यात एक साधे सर्किट आहे त्यात दोन मेश आहेत आणि मेश 2 मध्ये करंट सोर्स आहे तर ह्या बाबतीत समजा येथे 2 मेश आहेत आणि एक करंट सोर्स आहे ही एक मेश आहे आणि ही दुसरी मेश आहे आणि एक करंट सोर्स हिच्यात आहे तर येथे बघितल्यास प्रथम आपल्याला i2ची किंमत शोधून काढायची आहे तर i2 असा क्लॉकवाईज घेतलेला आहे परंतु हा 10A वरच्या दिशेने आहे म्हणून i2 10A हा असा दाखवलेला आहे त्यामुळे येथे समीकरणांची संख्या 2 नसून 1 आहे कारण दुसऱ्या मेशमध्ये करंट सोर्स आहे त्यामुळे समीकरणांची संख्या घटली त्यामुळे आपण थेट i2 10A असे लिहू शकतो आता मेश 1 साठी KVL वापरला तर कसे होईल ते पहा मी येथे समीकरण लिहीत आहे आपण मेश 1 साठी KVL वापरु तर 8i1 ह्या दिशेने जाणारा रिझलटंट करंट हा i1आहे हा जाणारा i2 आहे त्यामुळे हा ह्या दिशेने आहे म्हणून 12 आणि 20 बरोबर 0 परंतु i2 10 A हे मी आधीच स्पष्ट केलेले आहे म्हणून i2 10 A घाला त्यामुळे हे असे होते i1 12 i1 आणि i2 हा 10 असल्याने हे 10 होईल 20 0 ह्यावरून आपण i1 ची किंमत शोधून काढू शकतो तर हा आहे i1 ह्यावरून आपण i1 ची किंमत शोधून काढू शकतो त्याची उकल दिलेली आहे तर येथे i1 5A हे उत्तर आहे आता जर करंट सोर्स दोन मेशच्यामध्ये असेल समजा करंट सोर्स दोन मेशच्यामध्ये आहे तर काय होईल तर ह्या सर्किटकडे पहा आपण विविध उदाहरणे पाहू काही गोंधळ होण्याचे कारण नाही AC सर्किटमध्ये देखील ह्यासारखेच असणार आहे परंतु तेथे कमी उदाहरणे पाहणार आहोत कारण तेथे संयुक्त म्हणजेच कॉम्प्लेक्स संख्या असतील त्यामुळे सोडवण्यास वेळ लागतो परंतु तत्व हेच असते तर प्रश्न असा आहे की जर दोन मेश असतील आणि त्या दोन्हीच्यामध्ये एक करंट सोर्स असेल आणि त्याच्या सोबत एक 4Ω रेजिस्टन्सदेखील आहे करंट सोर्सच्या सिरीजमध्ये तर आपण काय करू की मी असे करतो की हे घटक मी वगळतो हे घटक वगळा म्हणजेच एक सुपरमेश तयार करा त्यासाठी ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे करंट सोर्स आणि त्याच्या सिरीजमध्ये असणारे घटक वगळा तर हा घटक वगळा आणि हे वगळून सुपरमेश तयार करा पूर्वी आपण सुपरनोडचा अभ्यास केला आहे त्याप्रमाणेच आहे हे आता सुपरमेश तयार झाली तर ह्या बाबतीत काय होईल करंट सोर्स आणि इतर घटक वगळल्यास हे असे दिसते हा सुपरमेश तयार झाला परंतु हा करंट i1 आहे आणि हा करंट i2 आहे 12Ω आणि 28Ω मध्ये असा समान करंट आहे असे मानू नका तसे नसते तर अशी सुपरमेश तयार झाली तर आता ह्या बाबतीत थोडासा KVL वापरा त्यामुळे 12 i1 20 i2 40 0 12 i1 20 i2 40 0 कारण ही सुपरमेश तयार झाली आणि हे वगळले आहे दुसऱ्या शब्दात आपण ह्या लूपला KVL वापरत आहोत त्यामुळे हे मूलतः 12 i1 आणि हे 12 i2 माफ करा 20i1 आणि 28 i2 आणि हे 40 कारण प्रथम चिन्ह येते 0 तर केवळ हे ठेवा आणि हे वगळा त्यामुळे सुपरमेश तयार होते तर अशा प्रकारे हेच पुन्हा लिहू तर हा i1 आणि ही सुपरमेश तेच समीकरण कसे लिहायचे ते सांगितले आहे तर हे सुलभ केले तर 3i1 7 i2 10 मिळते आकृती 3 मधील नोड O येथे KCL वापरल्यास हे मिळते आता दुसरी गोष्ट म्हणजे नोड O येथे KCL वापरा हा नोड O आहे प्रश्न असा आहे की हा खरे तर 6 A करंट आहे हा वरच्या दिशेने आहे तर हा आहे 6A हा नोड सोडून जात आहे आणि हा i2 खरेतर नोडमध्ये आत शिरत आहे आणि हा i1 नोड सोडून जात आहे कारण करंट i1 असा जात आहे आणि करंट i२ असा जात आहे त्यामुळे मूलतः i2 आत शिरत आहे त्यामुळे i2 6 i1 तर ह्या नोडपाशी KCL वापरायचा आहे म्हणूनच मी i1 6 i2 किंवा i1 i2 6 असे लिहिले आहे आता ही समीकरणे 1 आणि 2 सोडवा सोडवल्यास आपल्याला i1 3 2 A आणि i2 2 8A असे मिळतात म्हणून सुपरमेशला पुढील गुणधर्म आहे एक म्हणजे सुपरमेशमध्ये स्वतःचा असा एकच एक करंट नसतो ही झाली पहिली गोष्ट की सुपरमेशला स्वतःचा असा एकच एक करंट नसतो दुसरे म्हणजे सुपरमेश मधील करंट सोर्समुळे एक स्थिर समीकरण म्हणजेच कॉन्स्टन्ट इक्वेशन मिळते त्याचा उपयोग मेश करंटच्या किंमती मिळवण्यासाठी होतो हे स्थिर समीकरण कोणते तर ते i1 i2 6 हे आहे ते स्थिर समीकरण हे आहे नोड O पाशी KCL वापरा म्हणून हे स्थिर समीकरण नाही तर आपण हे सोडवू शकणार नाही तर जेव्हा आपण हे वगळून सुपरमेश तयार करतो तेव्हा एक KCL आपल्याला वापरायला लागतो ते आणखी एक समीकरण मिळाल्यावरच हे गणित सुटेल कारण लूप किंवा सुपरमेशचे तत्व वापरून एकच समीकरण मिळाले म्हणून त्या शिवाय सुपरमेश असल्यास KCL वापरून आणखी एक स्थिर समीकरण मिळाले आणि तिसरा मुद्दा म्हणजे सुपरमेश असेल तर KVL आणि KCL दोन्ही वापरायला लागतात हे नोडल अनालिसिससारखेच आहे कारण तेथेही सुपरनोड असेल तर KVL आणि KCL दोन्ही लागतात आणि येथे देखील KVL तर वापरतोच परंतु KCL वापरून मिळणारे स्थिर समीकरण आवश्यकच आहे तर आणखी एक मोठे उदाहरण घेऊ ह्या आकृतीतील सर्किटसाठी मेश अनालिसिस वापरून i1 आणि i 4 च्या किंमती शोधा तर ह्या बाबतीत आपल्याला काय दिसते तर प्रथम हा प्रश्न पहा ही एक मेश आहे आणि ही आणखी एक मेश आहे ही आणखी एक मेश आहे ही आणखी एक मेश आहे येथे 4 मेश आहेत ह्या दोन मेशच्या मधोमध एक करंट सोर्स आहे आणि त्यामुळे पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणे दोन मेश आहेत आणि त्या दोहोंच्यामध्ये एक करंट सोर्स आहे त्यामुळे एक सुपरमेश तयार झालेली आहे त्याचप्रमाणे ह्या आणि ह्या मेश दरम्यान आणखी एक डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे पहिल्यात तो इंडिपेन्डन्ट करंट सोर्स होता त्यामुळे येथे आणखी एक सुपरमेश तयार झालेली आहे तर ही सुपरमेश आणि ही सुपरमेश एकमेकांना छेदतात अखेरीस त्याच्यामुळे एक मोठी सुपरमेश तयार होते तर अखेरीस येथे हे जे आहे येथे सामायिक डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे मी सांगितल्याप्रमाणे दोन सुपरमेश छेदतात आणि शेवटी खरेतर एक मोठी सुपरमेश तयार होते तर अखेरीस पुन्हा सांगतो ह्या मेश आणि ह्या मेशमध्ये करंट सोर्स आहे तसेच ही एक मेश आहे ही आणखी एक मेश आहे यांमध्ये डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे मागील सोर्स इंडिपेन्डन्ट होता त्यामुळे आणखी एक सुपरमेश तयार करत आहे तर ह्या दोन सुपरमेश एकमेकांना छेदतात आणि अखेरीस ही तुटक रेषा एक मोठी सुपरमेश तयार करते त्यावर आधारित आपल्याला KVL वापरून हे सर्किट सोडवले पाहिजे तर तुटक रेषा खरेतर एक मोठी सुपरमेश दर्शवते येथे सर्व लिखाण आहे ऐकताना येथे थांबून सर्व लिहून घ्या आता ह्या मोठ्या सुपरमेशसाठी KVL वापरून आपल्याला मिळते हे 4 i1 हे 8 i3 आणि हे 2 i2 हे जर पाहिले तर 0 4 i1 एक गोष्ट विसरली 12 i2 8 i3 4 i1 आणखी एक गोष्ट विसरली ती म्हणजे ही तर येथे 16 आहे 16 आपण हे असे फिरत असल्याने 16 कारण आपण क्लॉकवाईज फिरत असल्याने आपण सुपरमेशमध्ये असे फिरत असल्याने येथे 16 आणि हे 0 हे एक समीकरण मिळाले तर हे सुलभ केल्यानंतर i1 3 i2 6 i3 4 i4 0 इंडिपेन्डन्ट करंट सोर्ससाठी नोड A पाशी KCL वापरा तर येथे नोड A पाशी KCL वापरल्यावर मला वाटते हा i2 आहे हा i2 i1 5 कारण हा करंट आत येत आहे आणि हा i1 आणि 5A 5A करंट सोर्समधील करंट दूर जात आहे त्यामुळे i1 i2 5 जरा थांबा तर नोड A पाशी KCL वापरू नोड A पाशी KCL वापरून i2 i1 5 हे मिळाले हे डिपेन्डन्ट करंट सोर्ससाठी नोड B पाशी KCL वापरू तर डिपेन्डन्ट करंट सोर्ससाठी येथे हा आणखी एक नोड आहे त्यामुळे डिपेन्डन्ट करंट सोर्ससाठी नोड B पाशी KCL वापरा येथे काय होईल की हा I आहे आणि हा डिपेन्डन्ट करंट सोर्स खरेतर 3 I आहे येथे KCL वापरल्यास आता येथे KCL वापरा तर हा करंट खरेतर आत शिरत आहे हा i3 आणि हा 3I करंट देखील येत आहे हे दोन आत शिरत आहेत 3I i2 याचाच अर्थ तर i3 3I येथील हा डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे आणखी एक गोष्ट म्हणजे हा i3 खरेतर असा फिरत आहे म्हणून मूलतः परंतु असो आपण हे नंतर करणार आहोत तर KCL वापरून i3 3I i2 आणि आता नोड B कडील KCL समीकरणाकडे परत जाऊ तर हे i2 i3 3 I आता i4 काय हे पाहू i4 I त्यापुढे हा i4 ह्या दिशेत असला तर जरा थांबा ही दिशा तर हा आपला i4 आहे परंतु हा I वरच्या दिशेने घेतला आहे हा असा जात आहे त्यामुळे i4 हा I असेल किंवा I i4 नंतर i2 i3 3 i4 कारण आताच मी सांगितले की I i4 हे झाले समीकरण 3 आता मेश 4 साठी KVL वापरा मेश 4 म्हणजे ह्या मेशसाठी KVL वापरल्यास 4 i4 20 16 मिळते तर मी पुन्हा लिहिणार नाही हे समजण्यासारखे आहे तर KVL वापरा आणि आपल्याला 4 i4 20 160 मिळते तर हे 5 i4 4 I3 5 तर हे समीकरण 4 अशा प्रकारे चार समीकरणे मिळाली आणि चार अज्ञात चले व्हेरिएबल variable आहेत त्यामुळे हे सोडवल्यानंतर आपल्याला i1 7 5A i2 2 5 A i3 3 93 A i4 2 143A मिळते तर ही 4 अज्ञात पदे मिळाली हे तुम्हाला समजले असेल अशी आशा आहे